या सेशनमध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या सेशनमध्ये आपण इंटिग्रेशन टेस्टिंग वर चर्चा करत होतो आणि आपण इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये बेसिक एरर टार्गेट बद्दल चर्चा केली होती आणि मी म्हणालो की इंटिग्रेशन टेस्टिंग साठी एरर टार्गेट इंटरफेस एरर आहेत जिथे एक फंक्शन दुसर्या फंक्शनला कॉल करते आणि पॅरामीटर्स योग्य नसल्याने कॉलिंगमध्ये प्रॉब्लेम येतात जरी एक युनिट म्हणून फंक्शन्स योग्यरित्या फंक्शन करत असले तरी कॉलिंग दरम्यान प्रॉब्लेम असतात आणि इंटिग्रेशन टेस्टिंग अशा प्रॉब्लेम शोधण्याचे फंक्शन करते आणि मग आपण विविध प्रकारच्या इंटिग्रेशन टेस्टिंग बघितल्या मी म्हटले की सर्वात सोपी इंटिग्रेशन टेस्टिंग ही बिग बॅंग टेस्टिंग आहे बिग बँग टेस्टिंग मध्ये आपण फक्त सर्व मॉड्यूल्स किंवा युनिट्स मधील सर्व मॉड्यूल फक्त एका स्टेपमध्ये इंटिग्रेट करतो परंतु नंतर मी असे म्हणालो की नॉन ट्रीव्हीएल प्रोग्रामसाठी कोणीही बिग बँग टेस्टिंग करत नाही बिग बँग टेस्टिंगमध्ये बग्स फिक्स करणे खूप एक्सपेन्सिव्ह होईल तर टेस्टिंग प्रोसेस अत्यंत एक्सपेन्सिव्ह होईल परंतु यासाठी इतर पर्याय आहेत काय यासाठी इतर पर्याय म्हणजे बॉटम अप टेस्टिंग टॉप डाउन टेस्टिंग आणि मिक्स्ड किंवा सँडविच टेस्टिंग चला बॉटम अप टेस्टिंग पाहूया बॉटम अप टेस्टिंगमध्ये आपण डिझाइनच्या सर्वात बॉटमच्या लेयरवर युनिट किंवा मॉड्यूल घेतो आणि नंतर जे सेम लेव्हलवर आहे किंवा सेम लेव्हलवर कोणतेही मॉड्यूल अव्हेलेबल नाहीत ते एका मॉड्यूलसह इंटिग्रेट करतो आणि सर्व मॉड्यूल्स इंटिग्रेट होईपर्यंत अशा हाय लेव्हलवर मॉड्यूलसह इंटिग्रेट करतो तर एका वेळी आपण फक्त एक मॉड्यूल इंटिग्रेट करतो आणि या बॉटमच्या टेस्टिंग चे तोटा काय आहेत याची आपल्याला माहित असणे आवश्यक आहे एक म्हणजे इंटिग्रेशन टेस्ट करताना ड्रायव्हर्स लिहून ठेवणे आवश्यक आहे जसे की आपण इंटिग्रेशन टेस्ट करताना बॉटमच्या लेव्हलवरच्या मॉड्यूल्सची टेस्टिंग करताना ज्या ठिकाणी हे मॉड्यूल कॉल करेल तेथे आपल्याला काही सॉफ्टवेअर लिहून ठेवण्याची आवश्यकता आहे तर इंटिग्रेशन टेस्टिंग करण्यासाठी टेस्टरला हे ड्रायव्हर्स लिहून ठेवावे लागतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की टेस्टर खरोखरच अशा सिस्टम लेव्हल टेस्ट केसेस रन करू शकत नाही ज्या प्रचंड वा मोठ्या केसेस आहेत तसेच तो मिनिंगफ़ुल टेस्ट केसेस रन करू शकत नाही पण फक्त काही अगदी सिम्पल टेस्ट केसेस करू शकतो उदाहरणार्थ युजर इंटरफेसमधून डेटा इनपुट करेक्ट्ली रिसीव्ह झाला आहे की नाही किंवा युजर इंटरफेसद्वारे लिहिलेला डेटा करेक्ट्ली दाखविला गेला आहे की नाही आणि अशा प्रकारच्या अत्यंत सोप्या गोष्टींची टेस्टिंग करणे आवश्यक आहे बॉटम अप टेस्टिंग कसे फंक्शन करते ते या डायग्रॅम वरून बघता येईल आपण सर्वात बॉटमच्या मॉड्यूलसह स्टार्ट करतो आणि जर त्या लेयरमध्ये इतर कोणतेही मॉड्यूल नसतील तर आपण पुढच्या लेव्हलला इंटिग्रेट करतो आणि नंतर आपण त्याच लेयरमध्ये दुसर्या मॉड्यूलसह इंटिग्रेट करतो अशा प्रकारे तीन मॉड्यूल एकत्र इंटिग्रेट होतात आणि मग यशस्वीपणे काम केल्यानंतर त्यांची टेस्टिंग केली जाते आणि कोणतेही बग फिक्स केल्यावर आपण त्याच लेयरमध्ये आणखी एक मॉड्यूल घेतो पुन्हा इंटिग्रेट करतो आणि टेस्टिंग करतो अव्हेलेबल असलेल्या बग्स फिक्स करतो आणि नंतर आणखी एक हाय लेव्हलवर आणि असेच सर्व मॉड्यूल इंटिग्रेट होईपर्यंत हे चालूच राहते तर हे बॉटम अप टेस्टिंग आहे परंतु यालाच इन्क्रिमेंटल बॉटम अप टेस्टिंग असे म्हणतात आणि जर काही मॉड्यूल खरोखरच ट्रीव्हिल असतील तर दोन मॉड्यूल एका स्टेपमध्ये इंटिग्रेट करतात हे बॉटम अप टेस्टिंग चे उदाहरण आहे तर प्रथम आपण M5 चे M8 बरोबर इंटिग्रेट करूया आणि आपण M5 साठी ड्रायव्हर लिहू या कारण M8 ला M5 ने कॉल केले जात आहे परंतु M5 ला कोण कॉल करेल कारण M2 हा M5 ला कॉल करत होता परंतु आपण M2 इंटिग्रेट केले नाही आणि म्हणून आपल्याला सॉफ्टवेअर ड्रायव्हर लिहायला हवे जे M5 ला कॉल करेल आणि या ड्रायव्हर सॉफ्टवेअरद्वारे आपण या दोन M5 आणि M8 ची टेस्टिंग करू M6 पर्यंत आणि M5 आणि M8 सह इंटिग्रेट करा आणि मग आपल्याला M5 आणि M6 दोन्हीसाठी ड्रायव्हर्सची आवश्यकता आहे कारण काही सॉफ्टवेअरने M5 आणि M6 ला कॉल करणे आवश्यक आहे आपण अद्याप M2 इंटिग्रेट केलेले नाही आणि म्हणून आपल्याला येथे दोन ड्रायव्हर्सची आवश्यकता आहे आणि मग आपण आणखी एक इंटिग्रेट केले तर आपल्याला तीन ड्रायव्हर्सची आवश्यकता आहे आणि मग आपण चेक करतो की हे करेक्ट्ली फंक्शन करत आहेत का नसल्यास आपण बग फिक्स करतो आता टॉप डाउन इंटिग्रेशन टेस्टिंग पाहू म्हणून नावाप्रमाणे येथे सर्वात आधी टॉप च्या मॉड्यूलसह स्टार्ट करू या यानंतर आपण एक लोवर लेव्हलवरचे मॉड्यूल किंवा सबऑर्डिनेट मॉड्यूल घेऊन त्याला इंटिग्रेट करू या आणि जर सबऑर्डिनेट मॉड्यूल हे मॉड्यूलमध्ये अगदी सिम्पल जवळजवळ ट्रीव्हीएल असेल तर आपण दोन मॉड्यूल आणि एक स्टेप देखील घेऊ शकतो आणि मग एकदा आपण या हाय लेव्हलवरील मॉड्यूल इंटिग्रेशन टेस्टिंग केली की आपण इमीजिएट सबऑर्डिनेट मॉड्यूल ऍड करू शकतो जर आपल्याला डायग्रॅमनुसार दाखवायचे असेल की ज्या ऑर्डर ने मॉड्यूल्स इंटिग्रेट केले गेले आहेत तर आपण सर्वात टॉप लेवल ने स्टार्ट करतो आणि नंतर एक सबऑर्डिनेट मॉड्यूल M1 हा M2 सह इंटिग्रेट करतो आणि नंतर M1 M2 आणि M3 इनिग्रेट करतो पण इथे लक्षात ठेवा कि आपल्याला स्टब्स लिहावे लागतील बॉटम अप टेस्टिंग प्रमाणेच टॉप डाउन टेस्टिंग मध्ये आपल्याला स्टब्स ड्रायव्हर्सची आवश्यकता आहे कारण येथे ऑबझर्व्ह करा M2 हे M5 आणि M6 ला कॉल करत आहे परंतु M5 आणि M6 आपण इंटिग्रेट केले नव्हते म्हणून आपल्याला स्मॉल टॉय सॉफ्टवेअर राईट करण्याची गरज आहे जे M5 आणि M6 सारखी सगळी सिम्पल फंकशनॅलिटी दाखवेल परंतु काही डमी फंकशनॅलिटी किमान टेबल लुक अप द्वारे असू शकतात जे M5 टेबल ने स्टोअर केले आहे आणि जेव्हा ते पॅरामीटर दिले जाते तेव्हा आपण फक्त टेबल बघतो आणि ती व्हॅलू परत करतो जी स्टब ने दिली आहे म्हणून जेव्हा आपण M1 ला M2 बरोबर इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याला दोन स्टब्सची आवश्यकता असते आणि मग M1 ला M2 आणि M3 ने इंटिग्रेट करा आणि मग M1 M2 M3 ला M4 ने इंटिग्रेट करा व टेस्टिंग करा म्हणून आपल्याला इथे चार स्टब्सची आवश्यकता आहे आणि मग एकदा आपण त्याची टेस्टिंग केली आणि ती योग्यरित्या फंक्शन करण्यासाठी बनवली मग आपण येथे M7 सह हे मॉड्यूल इंटिग्रेट केल्यावर आपल्याला प्रत्यक्षात तीन स्टब्सची आवश्यकता असेल कारण हे मॉड्यूल तेथे आहे आणि म्हणून आपल्याला यासाठी एक स्टब आवश्यक आहे तर आपल्याला तीन स्टब्सची आवश्यकता आहे आणि मग पुढे मॉड्यूलचा संपूर्ण सेट इंटिग्रेट होत नाही तोपर्यंत आपण जर हे एक मॉड्यूल घेतले तर आपल्याला फक्त दोन स्टब्सची आवश्यकता असेल तर प्रथम आपण M1 ला M2 ने इंटिग्रेट करूया म्हणून आपल्याला M1 आणि M2 साठी तसेच M3 M4 M5 आणि M6 साठी स्टबची आवश्यकता आहे म्हणून जेव्हा आपण M1 ला M2 ने इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याला चार स्टब्सची आवश्यकता आहे कारण M1 ला M3 आणि M4 ला कॉल करणे आवश्यक आहे आणि M2 ला M5 आणि M6 ला कॉल करणे आवश्यक आहे म्हणून आपल्याला चार स्टब्सची आवश्यकता आहे आणि मग पुढच्या स्टेप ला M1 M2 M3 इंटिग्रेट करतो आणि आपल्याला तीन स्टब्स M4 M5 आणि M6 आवश्यक आहेत पुढच्या स्टेप ला आपण M1 M2 M3 आणि M4 इंटिग्रेट करतो आणि येथे M5 M6 M7 आणि M8 साठी चार स्टब्सची आवश्यकता आहे या प्रमाणे पुढेही असेच असेल तर ही टॉप डाउन इंटिग्रेशन टेस्टिंग आहे टॉप डाउन इंटिग्रेशन टेस्टिंगचा एक फायदा असा आहे की टेस्टिंग केसेस अक्चुअली मिनिंगफ़ुल युझ केस आहेत कारण आपण येथे हाय लेव्हलवरील फंकशनॅलिटी टेस्टिंग करत आहोत आणि त्याच टेस्टिंग केसेस चा आपण रियूझ करतो कारण आपण अधिकाधिक मॉड्यूल इंटिग्रेट करतो म्हणून आधी लक्षात ठेवा की बॉटम लेव्हल वरील मॉड्यूल्सची टेस्टिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग केसेस ची आवश्यकता असते परंतु येथे सेम टेस्टिंग केसेस मध्ये नवीन मॉड्यूल ऍड केले जातात आणि आपण चेक करतो की ते काम करत आहे की नाही तर हा टॉप डाउन इंटिग्रेशन टेस्टिंगचा फायदा आहे तर इंटिग्रेशन नंतर टेस्टिंग केसेस रीयुझ केल्या जातात आणि जर टॉप लेव्हल मॉड्यूलमध्ये बग्स असतील तर टॉप डाउन इंटिग्रेशन टेस्टिंग फायदेशीर आहे कारण जर बग्स बॉटम लेव्हल मॉड्यूलमध्ये अधिक असतील तर आपल्याला वेळोवेळी इंटिग्रेट केलेले अनेक मॉड्यूल मध्ये येणारी एरर सापडणे कठीण होईल जर बग्स लो लेव्हल वरील मॉड्यूल्सवर असतील तर बॉटम अप इंटिग्रेशन टेस्टिंग शक्यतो अधिक फायदेशीर ठरेल डीसऍडव्हांटेज हा आहे की लो लेव्हलवरील मॉड्यूल IO असल्याने आपण सुरुवातीला ते इंटिग्रेट करत नाही म्हणून मिनिंगफ़ुल सिस्टम फंक्शन्सचे ऑबझर्वेशन करणे शक्य होऊ शकत नाही आणि डिझाइन स्टॉप करणे देखील एक प्रॉब्लेम बनते कारण एखाद्या नॉन ट्रीव्हीएल फंक्शन प्रोग्रॅम साठी जेव्हा आपण हाय लेव्हल वरील मॉड्यूल्सची टेस्टिंग घेत असतो तेव्हा त्यासाठी स्टब्स लिहिणे कठीण होईल दुसरा पर्याय मिक्सड इंटिग्रेशन टेस्टिंग आहे ज्याला सँडविच इंटिग्रेशन टेस्टिंग असेही म्हणतात तर इथे ते अधिक फ्लेक्सिबल आहे या अर्थाने आपल्याला टॉप डाउन बॉटम अप दोन्ही अँप्रोचेस वापरण्याचे स्वातंत्र्य आहे कारण ते आपल्याला सूट करते आणि आपण असे म्हणू शकतो कि आपल्याला इंटिग्रेट करण्यासाठी कमी स्टब्स आणि ड्रायव्हर्सची आवश्यकता आहे आणि म्हणून मिक्सड इंटिग्रेशन टेस्टिंग खूप लोकप्रिय आहे ही सँडविच टेस्टिंग किंवा मिक्सड इंटिग्रेशन टेस्टिंग कशी फंक्शन करते ते पाहूया आपण या तिघांना काही खालच्या लेव्हलवर इंटिग्रेट करू शकतो आणि नंतर आपण या तिघांना काही वरच्या लेव्हलवर इंटिग्रेट करू शकतो आणि नंतर आपण त्यांना एकत्र इंटिग्रेट करू शकतो यामुळे स्टब्स आणि ड्रायव्हर्सची आवश्यकता सँडविच केलेल्या इंटिग्रेशन टेस्टिंग टेक्निक द्वारे मोठ्या प्रमाणात कमी केली जाऊ शकते तर आणखी एक मुद्दा ज्याचे आपण निरीक्षण केले पाहिजे ते म्हणजे जर आपण टॉप डाऊन वापरत असाल तर सर्वात जास्त मॉड्यूल तयार होईपर्यंत आपण खरोखरच इंटिग्रेशन टेस्टिंग सुरू करू शकत नाही म्हणून टॉप डाउन अप्रोच मध्ये आपल्या टेस्टिंग ला टॉप लेव्हलवरील मॉड्यूल्स तयार होईपर्यंत थांबावे लागते जरी बॉटम लेवल अव्हेलेबल असले तरी आपण टॉप डाउन टेस्टिंग करू शकतो आणि त्याचप्रमाणे बॉटम अप अप्रोच मध्ये सर्व बॉटम लेव्हलवरील मॉड्यूल तयार होईपर्यंत आपली इंटिग्रेशन टेस्टिंग सुरू होऊ शकत नाही त्यामुळे मिक्सड इंटिग्रेशन किंवा सँडविच केलेल्या इंटिग्रेशन टेस्टिंग चा हा आणखी एक फायदा आहे की काही मॉड्यूल अव्हेलेबल असले तरीही आपण टेस्टिंग करू शकता आता आपण सिस्टम टेस्टिंग पाहू आपण सुरुवातीला असे म्हटले होते की सिस्टम टेस्टिंग हे एक व्हॅलिडेशन टेक्निक आहे इतर प्रकारच्या टेस्टिंग अक्चुअली व्हेरिफिकेशन टेक्निक आहेत म्हणून येथे सिस्टम टेस्टिंग मध्ये आपण त्याच्या रिक्वायरमेंट नुसार एक फुल्ली इंटिग्रेट फुल्ली डेव्हलप्ड टेक्निकचे व्हॅलिडेशन करतो तर टेस्टिंग केसेस रिक्वायर्ड डॉक्युमेंट पाहूनच लिहिले जातात आणि नंतर डेव्हलप केलेले हे सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअरसाठी आवश्यक होते त्यानुसार आहे की नाही हे सॉफ्टवेअरवर चेक केले जातात अक्चुअली सिस्टम टेस्टिंग चे तीन मुख्य प्रकार आहेत एक अल्फा टेस्टिंग आहे दुसरा बीटा टेस्टिंग आहे आणि तिसरा ऍक्सेप्टन्स टेस्टिंग आहे तिन्ही सिस्टीम टेस्टिंग आहेत परंतु नावे किंवा टेस्टिंग हे कोण टेस्टिंग करते यावर अवलंबून आहे आपण त्याला अल्फा टेस्टिंग बीटा टेस्टिंग किंवा ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असे म्हणतो जर सिस्टम टेस्टिंग डेवेलोपिंग ऑर्गनायझेशन डेवेलोपिंग फंक्शन टीम किंवा डेवेलोपिंग ऑर्गनायझेशन यांनी केली असेल तर आपण त्याला अल्फा टेस्टिंग म्हणतो आणि जर टेस्टिंग एखाद्या फ्रेंडली ऑर्गनायझेशन ज्यांना काही प्रॉब्लेम असतील तर सांगितले जातात व त्यांना फक्त टेस्टिंग आणि रिपोर्ट देण्यास सांगितले जाते अशा फ्रेंडली ऑर्गनायझेशन द्वारे केली गेली असेल तर तिला बीटा टेस्टिंग असे म्हणतात तर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग ही सिस्टीम टेस्टिंग आहे जिथे ग्राहक सॉफ्टवेअर स्वीकारायचे की नाकारायचे हे ठरवण्यासाठी सिस्टीम टेस्टिंग करते तर ही तीनही सिस्टीम टेस्टिंग आहेत आणि टेस्टिंग कोण करते यावर अवलंबून आपण त्याला अल्फा टेस्टिंग बीटा टेस्टिंग किंवा ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असे म्हणतो अल्फा टेस्टिंग मध्ये टेस्टिंग डेवेलोपिंग ऑर्गनायझेशन मध्ये केली जाते परंतु नंतर टेस्टिंग केसेस मुख्यत्वे SRS डॉक्युमेंट वर आधारित तयार केली जातात कारण ही एक सिस्टिम टेस्टिंग आहे बीटा टेस्टिंग मध्ये टेस्टिंग हि कस्टमर ग्रुप द्वारे केली जाते त्यामुळे सॉफ्टवेअर कस्टमर ला देण्याआधी काही प्रॉब्लेम आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ते फ्रेंडली ऑर्गनायझेशन ला दिले जाते आणि मग शेवटची टेस्टिंग ऍक्सेप्टन्स टेस्टिंग आहे जिथे ग्राहकाला सॉफ्टवेअर दिले जाते आणि ग्राहक सिस्टिम टेस्टिंग करतो आणि सॉफ्टवेअर स्वीकारायचे की नाकारायचे हे ठरवतो आणि लक्षात ठेवा की सिस्टिम टेस्टिंग अल्फा टेस्टिंग बीटा टेस्टिंग आणि ऍक्सेप्टन्स टेस्टिंग या तीनही प्रकारांमध्ये टेस्टिंग केसेस ची गरज डॉक्युमेंट आधारे तयार केली गेली आहे सामान्यतः सिस्टम टेस्टिंग करण्यासाठी सोर्स कोड शोधण्याची गरज नाही आता येणारा पुढील प्रश्न म्हणजे जर आपल्याला सिस्टम टेस्टिंग करायची असेल तर आपल्याला कोणत्या प्रकारची टेस्टिंग करण्याची गरज आहे टेस्टिंग चे दोन टाईप आहेत एकाला फंक्शनॅलिटी टेस्टिंग आणि दुसऱ्याला परफॉर्मन्स टेस्ट असे म्हणतात म्हणून या दोन्ही फंक्शनॅलिटी टेस्टिंग आणि परफॉर्मन्स टेस्ट आवश्यक डॉक्युमेंट च्या आधारे डिझाइन केल्या आहेत आणि फंक्शनॅलिटी टेस्टिंग फंक्शनल रिक्वायरमेंटच्या आधारे केली जाते म्हणून आपल्याला तेथे हाय लेव्हल वरील फंक्शन्स किंवा ह्यूज केसेस काय आहेत आणि सिनॅरिओ काय आहे हे शोधून काढून फंक्शनॅलिटी टेस्टिंग करावी लागेल जी मुळात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग केस आहे कारण आपल्याला सिस्टम टेस्टिंग दरम्यान सोर्स कोडमध्ये ऍक्सेस नाही आपण आतापर्यंत अनेक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स पाहिली आहेत इक्विव्हॅलन्स पार्टीशनिंग बॉउंडरी व्हालू रोबस्टनेस इत्यादी या विविध फंक्शनलिटी टेस्ट आहेत ज्या सिस्टम टेस्टिंग दरम्यान केल्या जातात आणि एकदा फंक्शनलिटी टेस्टिंग सॉफ्टवेअर सक्सेसफुल झाल्यावर आपण म्हणतो की सॉफ्टवेअर फंक्शनलिट करेक्ट आहे आणि मग परफॉर्मन्स टेस्ट करू शकतो परफॉर्मन्स टेस्ट ह्या नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट वर डिझाइन केल्या आहेत म्हणून तुम्हाला कदाचित आधीच माहित असेल की रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये दोन महत्वाचे विभाग आहेत एक व्हेरिअस फंक्शनल रिक्वायरमेंट वर निगडीत आहे आणि दुसरा नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट वर संबंधित आहे नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे त्या ज्या खरोखर फंक्शन करत नाहीत परंतु नंतर डॉक्युमेंट आयटम जसे की रिलायेबिलिटी काय असावी पॉवर फेल्युर झाल्यावर काय घडले पाहिजे किती डेटा आयटम इनपुट केले जाऊ शकतात आणि त्याद्वारे काय परिणाम होऊ शकतो रिस्पॉन्स टाइम किती आहे वगैरे तर ते परफॉर्मन्स अस्पेक्ट आहेत तर SRS डॉक्युमेंट मध्ये असलेल्या नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट नुसार आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर परफॉर्मन्स टेस्ट केसेस असू शकतात आपल्याकडे स्ट्रेस टेस्ट वोल्युम टेस्ट कॉन्फिगरेशन टेस्ट कम्पाटबिलिटी टेस्ट सेक्युरिटी टेस्ट लोड टेस्ट रिकव्हरी टेस्टमेंटेनन्स टेस्ट डॉक्युमेंटेशन टेस्ट युझबिलिटी टेस्ट आणि इंवीरोन्मेन्ट टेस्ट आहेत आता या विविध प्रकारच्या परफॉर्मन्स टेस्ट्स काय आहेत ते पाहूया स्ट्रेस टेस्टिंग चा अर्थ काय आहे तो लोड टेस्टिंग पेक्षा कसा वेगळा आहे व्हॉल्यूम टेस्टिंग पेक्षा कसा वेगळा आहे रिकव्हरी टेस्टिंग दरम्यान आपण काय करतो वगैरे स्ट्रेस टेस्टिंग ला एन्ड्युरन्स टेस्टिंग असेही म्हणतात तर येथे आपण SRS डॉक्युमेंटमध्ये सामान्यतः स्पेसिफाइड नसलेल्या सिच्युएशन नुसार सॉफ्टवेअरची टेस्टिंग करतो जर SRS डॉक्युमेंटमध्ये असे स्पष्ट केले की आपण 5 यूझरद्वारे सॉफ्टवेअरचा वापर सॅटिसफॅक्टरीली करू शकतो 6 यूझर असताना काय होते सॉफ्टवेअर क्रॅश होते किंवा ते ग्रेसफुली डिग्रेड होते हे चेक केले जाते जर ते 6 यूझर सह ग्रेसफुली डिग्रेड झाले तर ते ठीक आहे ते स्ट्रेस टेस्टिंग पास करते पण जर ते क्रॅश झाले तर ते करेक्ट नाही त्याचप्रमाणे जर जॉब साईझ स्पेसिफाय केला असेल आणि जर आपण जॉब साईझ लार्जर दिले तर सॉफ्टवेअर बंद होईल ते जवळजवळ हँग होईल किंवा ते ग्रेसफुली हॅन्डल करेल मेमरीचा वापर जर आपण लार्ज मेमरी टास्क दिला तर काय होते ते अचानक हँग होते ते क्रॅश होते किंवा ते परफॉर्मन्स कमी करते लक्षात ठेवा की या टेस्ट मध्ये SRS डॉक्युमेंट मध्ये नसलेली कंडिशन आपण देत आहोत तर बहुतेक टेस्ट मध्ये टाइम किंवा साईझ चा एलिमेंट इन्व्हॉल्व्ह असतो आपण किती फास्ट इनपुट देतो किंवा इनपुटची साईझ किती असते पर युनिट टाइम ट्रान्सफरड केलेल्या रेकॉर्डची संख्या काय आहे कोणत्याही वेळी ऍक्टिव्ह युझर ची जास्तीत जास्त संख्या इनपुट डेटा साईझ वगैरे गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात आणि जर आपली नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन याबद्दल काहीही सांगत नसेल तर नक्कीच स्ट्रेस टेस्टिंग लागू होणार नाही ते जर किती युझर असावेत या बद्दल सांगत नसेल डेटा किती रेट ने ट्रान्सफर केला जावा जॉब साईझ काय असावा डेटा साईझ आणि इत्यादी माहित नसेल तर स्ट्रेस टेस्टिंग लागू होणार नाही तर हे स्ट्रेस टेस्टिंग चे उदाहरण आहे तर असे म्हणूया की एक ऑपरेटिंग सिस्टम जास्तीत जास्त 15 मल्टीप्रोग्राम हॅन्डल करू शकते आणि आता जर 16 जॉब दिले गेले तर ऑपरेटिंग सिस्टमचे काय होईल ते फक्त हँग होईल किंवा असे म्हणेल की 16 जॉब हॅन्डल करणे शक्य नाही किंवा ते फक्त 1 जॉब क्यू करेल आणि स्लोवली डिग्रेड झालेला परफॉर्मन्स हॅन्डल करेल म्हणजे आपण तेच ऑबझर्व करत आहोत आणि रिअल टाइम सिस्टीमसाठी आपण परफॉर्मन्स टाइम परफॉर्मन्स काय आहे ते चेक करतो म्हणून जर हाय प्रायोरिटी इंटररप्ट असतील एकाच वेळी अनेक हाय प्रायोरिटी इंटररॅप्ट आले तर काय होईल जनरली हाय प्रायोरिटी असलेले जॉब मोठ्या संख्येने येऊ शकत नाहीत SRS डॉक्युमेंट असे म्हणू शकते की फक्त 3 जॉब्स येतात परंतु 4 जॉब्स आल्यास काय होईल सिस्टम ते ग्रेसफुली हॅन्डल करेल किंवा ते क्रॅश होईल किंवा ते ऍबनॉर्मली बेहेव करेल म्हणून आपण येथे हेच चेक करत आहोत परफॉर्मन्स टेस्टिंगचा दुसरा प्रकार म्हणजे लोड टेस्टिंग लोड टेस्टिंगमध्ये आपण चेक करतो कि वेगवेगळ्या स्पेसिफाइड लोड्स नुसार सिस्टीमची परफॉर्मन्स अक्सेप्टेबल आहे की नाही हा एक मुद्दा आहे ज्यामध्ये स्ट्रेस टेस्टिंग आणि लोड टेस्टिंग वेगळे आहे लोड टेस्टिंगमध्ये आपण रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफाईड केलेल्या स्पेसिफिक कंडिशन नुसार सिस्टमची परफॉर्मन्स चेक करतो परंतु स्ट्रेस टेस्टिंग मध्ये आपण सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफाईड नसलेल्या कंडिशन नुसार किंवा रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफाईड केलेल्या कंडिशन पलीकडे आपण स्ट्रेस टेस्टिंग असलेल्या सॉफ्टवेअरची टेस्टिंग करतो लोड टेस्टिंगमध्ये सॉफ्टवेअर समाधानकारक कामगिरी करतो की नाही हे वेगळे स्पेसिफिक लोड आपण चेक करू शकतो उदाहरणार्थ वेब बेस्ड आप्लिकेशन साठी रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये असे म्हटले आहे की वेबसाइटवर १०० एकाचवेळी क्लिक किंवा हिट होतात तेव्हा सिस्टमला एका सेकंदापेक्षा कमी रिस्पॉन्स टाइम असावा की नाही हे आपण चेक करू शकतो तर लोड टेस्टिंगमध्ये आपण ते प्रत्यक्षात करू शकतो आपल्याकडे वेबसाईटवर एकाच वेळी 100 हिट जनरेट केले जातील किंवा 90 हिट जनरेट केले जातील आणि सिस्टम कशी फंक्शन करते हे आपण चेक करू शकतो लोड टेस्टिंगसाठी अनेक टूल्स अव्हेलेबल आहेत एक अतिशय पॉप्युलर टूल ओपन सोर्स साधन J मीटर आहे जे सहजपणे APACHE वेबसाइटवरून मिळवले जाऊ शकते आणि इन्स्टॉल केले जाऊ शकते आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढील सेशनमध्ये कंटिन्यू करू